आजच्या असाइनमेंटमध्ये आपण pn जंक्शन्स पाहणार आहोत हे असाइनमेंट 5 आहे असाइनमेंट 4 मध्ये आपण मेटल सेमीकंडक्टर जंक्शन्सकडे पाहिले असाइनमेंट 5 मध्ये आपण p आणि n प्रकारातील जंक्शन फॉर्म पाहणार आहोत तर सामान्यतः p आणि n समान सामग्रीचे असतात अशा परिस्थितीत ते होमो जंक्शन असते तुम्ही हेटेरो जंक्शन्स देखील पाहिले आहेत जिथे जंक्शन 2 वेगवेगळ्या सामग्रीमध्ये तयार होते या असाइनमेंटमध्ये आपण होमो जंक्शनवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू आपण बिल्ट इन पोटेन्शियलवर काही गणना करू जेव्हा एखादे जंक्शन तयार होते तेव्हा डिप्लीशन रुंदी एकूण डिप्लीशन रुंदी आणि p आणि n बाजूवरील डिप्लीशन रुंदी देखील एक pn जंक्शन मूलत एक डायोड असतो तो एक रेक्टिफायर असतो ज्यामुळे फॉरवर्ड बायसमध्ये त्यामधून करंट वाहतो आणि रिव्हर्स बायसमध्ये कंडक्ट करत नाही तर आपण फॉरवर्ड बायस करंट आणि रिव्हर्स सॅचुरेशन करंटची काही गणना देखील करू मी समस्या क्रमांक 1 वर जाऊ आपल्याकडे एक सिलिकॉन pn जंक्शन आहे ज्यामध्ये 1017 डोनर cm 3 n क्षेत्र असलेला n क्षेत्र आहे तर ND 1017cm 3 एक्सेप्टर कॉन्सन्ट्रेशन असलेला p प्रदेश आहे NA आणि तो खोलीच्या तापमानावर आहे तर तापमान T 300 केल्विन आहे इंट्रीन्सिक कॅरियर्स कॉन्सन्ट्रेशन हे आपण यापूर्वी अनेकदा पाहिले आहे फक्त 1010 cm 3 आहे म्हणून भाग अ मध्ये आपल्याला या जंक्शनच्या बिल्ट इन पोटेन्शियलची गणना करायची आहे तर Vo हे बिल्ट इन पोटेन्शियल आहे तर जेव्हा जंक्शन इक्विलिब्रियम असते तेव्हा हे पोटेन्शियल असते आणि हे तयार होते कारण आपल्याकडे n बाजूचे इलेक्ट्रॉन p बाजूला जातात हा डिफ्युजन करंट आहे आपल्याकडे p बाजूपासून n बाजूकडे जाणारे होल्स आहेत ते मूलत एकमेकांना भेटतात आणि नष्ट करतात ज्यामुळे तुमच्याकडे डिप्लीशन रिजन असतो त्यामुळे डिप्लीशन रिजनच्या एका बाजूला तुमच्याकडे निव्वळ पॉझिटिव्ह चार्ज आहे ही n बाजू आहे दुसर्या बाजूला तुमच्याकडे निव्वळ निगेटिव्ह चार्ज आहे जी तुमची p बाजू आहे आणि एक जंक्शन पोटेन्शियल विकसित होते ही बिल्ट इन पोटेन्शियल kTeln NANDni2 आहे या संख्या थेट भरल्या आहेत NA आणि ND माहित आहेत ni2 देखील दिलेला आहे जर ni माहित नसेल तर तुम्ही नेहमी बँड गॅप वरून मोजू शकता आणि स्टेटसची इफेक्टिव डेन्सिटी किंवा इलेक्ट्रॉन आणि होल्सचे प्रभावी वस्तुमान मोजू शकता तर तुम्ही फक्त संख्या जोडू शकता आणि उत्तर 0 852 व्होल्ट आहे भाग 2 मध्ये आपल्याला एकूण डिप्लीशन रुंदीची गणना करायची आहे मला म्हणू द्या की W ही एकूण डिप्लीशन रुंदी आहे म्हणून डिप्लीशन रुंदी पुन्हा तयार होते कारण तुमच्याकडे जंक्शनमध्ये इलेक्ट्रॉन आणि होल्स आहेत आणि ते पुन्हा एकत्र होत आहेत म्हणून जेव्हा आपण शॉटकी डायोड किंवा शॉटकी जंक्शन पाहतो तेव्हा डिप्लीशन ही संकल्पना आपण आधी पाहिली आहे अशा परिस्थितीत डिप्लीशन रुंदी जवळजवळ संपूर्णपणे सेमीकंडक्टर बाजूला असते तर येथे डिप्लीशन रुंदी p आणि n बाजू दोन्हीमध्ये असेल थेट फॉर्म्युला प्रतिस्थापनाद्वारे दिलेली एकूण डिप्लीशन रुंदी पुन्हा वापरली जाते तर 2orN ANDVoeNAND12 जेथे V0 ही तुमची बिल्ट इन पोटेन्शियल आहे तर o ही फ्री स्पेसची परमिटीविटी आहे r ही सिलिकॉनची रिलेटिव परमिटीविटी आहे आणि r ही 11 9 आहे म्हणजे सिलिकॉनचे ज्ञात मूल्य आहे म्हणून पुन्हा एकदा येथे सर्व काही माहित आहे आपण फक्त बिल्ट इन पोटेन्शियल Vo मोजू शकतो तर आपण भरू शकतो आणि हे 1 3 x 10 7 m येते किंवा जर तुम्हाला नॅनोमीटरमध्ये लिहायचे असेल तर ते 130 नॅनोमीटर असते भाग c मध्ये आपल्याला p आणि n बाजूच्या डिप्लीशनच्या रुंदीची गणना करायची आहे तर डिप्लीशन रुंदीचे प्रमाण WpWn हे तुमच्या डोपेंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या व्यस्त प्रमाणात आहे हे NDNA आणि अर्थातच हे लिहिण्याच्या इतर मार्गाने Wp NA आणि WD ND आणि हे चार्ज न्यूट्रॅलिटीमधून येते जेणेकरून n बाजूवर तुमच्या पॉझिटिव्ह चार्ज केलेल्या डोनरमुळे एकूण पॉझिटिव्ह चार्ज p बाजूला निगेटिव्ह चार्ज केलेल्या एक्सेप्टर आयनांमुळे एकूण निगेटिव्ह चार्जाच्या समान असणे आवश्यक आहे आणि ते 2 मूलत संतुलित असणे आवश्यक आहे आपल्याला हे देखील माहित आहे की एकूण रुंदी W ही Wp Wn आहे आणि एकूण रुंदी W 130 नॅनोमीटर इतकी मोजली गेली आहे तर आपल्याकडे सर्व संख्या आहेत पुन्हा प्रतिस्थापन आणि गणित करण्याच्या बाबतीत म्हणून मी फक्त अंतिम मूल्ये लिहीन तर Wp हे 43 नॅनोमीटर आणि Wn हे 87 नॅनोमीटर आहे एकूण रुंदी 130 नॅनोमीटर आहे p बाजू वर एक्सेप्टर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे 2 x 1017 आहे तर p बाजूची डिप्लीशन रुंदी लहान आहे तर आता आपण समस्या 2 वर जाऊ या आपल्याकडे p बाजूला 1016 एक्सेप्टर अणू आणि n बाजूला 1017 डोनर अणू असणारे p n जंक्शन आहे तर पुन्हा एकदा तुमच्याकडे n बाजूवर p बाजू आहे तर NA हे 1016 आणि ND हे 1017cm 3 आहे म्हणून सेमीकंडक्टरची सामग्री वेगळी असल्यास बिल्ट इन पोटेन्शियल जाणून घेणे आवश्यक आहे म्हणून या विशिष्ट प्रकरणात आपल्याला सेमीकंडक्टर सामग्री जर्मेनियम सिलिकॉन आणि गॅलियम आर्सेनाइडसाठी बिल्ट इन पोटेन्शियल हवी आहे आपण बिल्ट इन पोटेन्शियलच्या kTeln NANDni2 सूत्राकडे परत गेल्यास म्हणून जर तुम्ही सामग्री बदलली आणि तापमान देखील समान असताना सामान्यत खोलीचे तापमान समान असताना तुम्ही डोपंटचे प्रमाण समान ठेवल्यास आपण बदलत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ni आहे आपण आधी पाहिले आहे की ni या बँड गॅप NcNvexp Eg2kT वर अवलंबून असते म्हणून बँड गॅपचे मूल्य जसजसे वाढते ni अनिवार्यपणे खाली जाते कारण त्यात निगेटिव्ह पदासह घातांक असतो जर ni चे मूल्य कमी झाले तर बिल्ट इन पोटेन्शियल मूलत वाढेल तर या प्रकरणात आपल्याकडे 3 साहित्य आहेत तर मी समस्येमध्ये दिलेला तक्ता लिहून देईन आपल्याकडे जर्मेनियम सिलिकॉन गॅलियम आर्सेनाइड आहेत बँड गॅप मूल्य Eg मध्ये दिलेली आहेत आणि ती प्रामुख्याने तुलना करण्यासाठी वापरली जातात या समस्येचा संबंध आहे म्हणून आपल्याला बँड गॅप मुल्याची गरज नाही जर्मेनियम 0 7 सिलिकॉन 1 1 गॅलियम आर्सेनाइड 1 आपल्याला ni पाहिजे आहे आणि ni पुन्हा cm 3 आहेत तर जर्मेनियम 2 4 x 1013 आहे सिलिकॉन 1 x 1010 आणि गॅलियम आर्सेनाइड 2 तर बँड गॅपचे मूल्य जसजसे वाढते तसतसे ni अनिवार्यपणे कमी होते म्हणून आता आपल्याला या 3 सामग्रीसाठी बिल्ट इन पोटेन्शियलची गणना करणे आवश्यक आहे आपण या सूत्राचा वापर करू शकतो फक्त NA आणि ND ची मूल्ये वेगवेगळ्या सामग्रीसाठी तर आपण पुढे जाऊन गणित मांडू शकतो मी फक्त अंतिम उत्तर लिहीन तर Vo जे तुमचे बिल्ट इन पोटेन्शियल आहे ते 0 372 शिवाय काही नाही तर जर्मेनियमसाठी युनिट व्होल्ट आहे ते सिलिकॉन साठी जास्त 0 775 आहे आणि गॅलियम आर्सेनाइड साठी ते 1 213 जास्त आहे ni चे मूल्य कमी होते कारण तुमच्याकडे बँड गॅप जास्त असल्याने जंक्शनवरील बिल्ट इन पोटेन्शियल अनिवार्यपणे वाढते ही माहिती विशेषतः उपयोगी असते जेव्हा तुम्ही सिलिकॉनच्या व्यतिरिक्त सामग्रीसह उपकरणे तयार करण्याचा प्रयत्न करत असाल कारण एकदा तुम्हाला बिल्ट इन पोटेन्शियल कळली की तुम्हाला हे देखील कळेल की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या ऍप्लिकेशनसाठी सर्किटद्वारे कोणत्या प्रकारचे करंट लागू करणे आवश्यक आहे आता समस्या 3 वर जाऊया समस्या 3 मध्ये आपल्याकडे सिलिकॉन अब्रप्ट जंक्शन आहे जे खोलीच्या तापमानावर थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे तर तापमान T 300 केल्विन आहे ते अशा प्रकारे डोप केलेले आहे की Ec EF n क्षेत्रात 0 21 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे तर तुमच्याकडे n क्षेत्र आहे आणि तुमच्याकडे p प्रदेश आहे तर या प्रश्नात डोपिंग कॉन्सन्ट्रेशन दिलेली नाही परंतु फर्मी लेव्हलची स्थिती आहे येथे Ec EF हे 0 21 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि EF Ev हे 0 18 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे सामग्री सिलिकॉन आहे तर तुमच्याकडे सिलिकॉन ni जे 1010 cm 3 आहे सिलिकॉन Eg हे 1 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे इंट्रीन्सिक फर्मी लेव्हल EFi ते अगदी केंद्रस्थानी नाही परंतु ते केंद्राच्या अगदी जवळ आहे आपण हे 0 55 इलेक्ट्रॉन व्होल्ट घेऊ शकतो हे इंट्रीन्सिक सिलिकॉनचे काही पॅरामीटर्स आहेत जे आपण वापरू शकतो तर प्रश्नाचा पहिला भाग म्हणतो pn जंक्शनसाठी इनर्जी बँड आकृती काढा तर आपण ते करण्यापूर्वी मी प्रथम 2 क्षेत्रांसाठी स्वतंत्रपणे इनर्जी बँड आकृती काढतो आणि नंतर जंक्शनसाठी इनर्जी बँड आकृती काढण्यासाठी त्यांना एकत्र ठेवू शकतो तर n बाजूला हा माझा कंडक्शन बँड आहे हा माझा व्हॅलेन्स बँड आहे हे अंतर दुसरे काहीही नाही Eg जे 1 EFi हे अंतराच्या मध्यभागी आहे म्हणजे 0 हा प्रश्न म्हणतो की Ec EF हे 0 तर n बाजू EFn हे 0 21 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे तर ही उंची जी 0 21 शिवाय काहीच नाही ती 0 34 आहे तर सर्व इनर्जी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहे मी फक्त युनिट्स लिहित नाही परंतु सर्व काही eV मध्ये आहे आपण आता p क्षेत्रासाठी तेच करू शकतो तर साहित्य समान आहे बँड अंतर समान आहे आपण फक्त हे थोडे चांगले काढा तर तो समान सिलिकॉन आहे तर Ec आणि Ev एकाच ठिकाणी स्थित आहेत EFi देखील मध्यभागी स्थित असेल EFi या विशिष्ट समस्येमध्ये EF Ev हे 0 18 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स दिले आहेत तर EFp हे 0 18 आहे तर EFi ते Ev 0 55 आहे म्हणजे ही उंची काहीही नसून 0 37 आहे तर आपल्याकडे n आणि p क्षेत्राचे इनर्जी बँड आकृती स्वतंत्रपणे आहेत आपण त्यांना एकत्र ठेवू शकतो आणि pn जंक्शनचा इनर्जी बँड आकृती काढू शकतो परंतु आपण ते करण्यापूर्वी मला इलेक्ट्रॉन आणि होल्सच्या कॉन्सन्ट्रेशनची गणना करायला आवडेल n आणि p बाजूला जेणेकरून आपण मुळात EFn EFi हे kTln nni kTln pni आहे फर्मी लेव्हलची स्थिती n बाजूवरील मेजॉरिटी कॅरियर्सच्या कॉन्सन्ट्रेशनशी संबंधित आहे ते p बाजूवरील तुमचे डोनर आहेत ते एक्सेप्टर आहेत तर येथे ही संज्ञा ज्ञात आहे आणि हे अज्ञात आहे त्याच प्रकारे येथे हे ज्ञात आहे आणि हे अज्ञात आहे तर EFn EFi हे 0 34 आहे आणि EFp EFi हे 0 37 आहे तर आपण मूल्यांमध्ये भरू शकतो जेणेकरून आपल्याला n 5 1 x 1015 cm3 p इतकेच मिळेल परंतु NA हे 1 62 x 1016cm 3 पेक्षा थोडे जास्त असेल तर गणिते न करता देखील आपण अंदाज लावू शकतो की NA हा ND पेक्षा जास्त असेल फक्त कारण p बाजूला फर्मी लेव्हल व्हॅलेन्स बँडच्या अगदी जवळ आहे ती फक्त 0 n बाजू जी कंडक्शन बँडच्या खाली 0 21 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे तर तुम्ही इनर्जी बँडचे आकृती स्वतंत्रपणे काढले आहेत आपल्याकडे इलेक्ट्रॉन आणि होल्सची कॉन्सन्ट्रेशन देखील आहे तर मी इनर्जी बँड आकृती काढतो जेव्हा जंक्शन तयार केले जाते तेव्हा आपल्याला माहित असते की फर्मी लेव्हल्स मूलत इक्विलिब्रियमवर रेषेत असणे आवश्यक आहे तर हे EFn आहे हे EFp जंक्शनपासून खूप दूर आहे तुमच्याकडे अजूनही n प्रकारचा सेमीकंडक्टर आहे आणि तुमच्याकडे अजूनही p प्रकारचा सेमीकंडक्टर आहे मी या 2 मध्ये अनियंत्रितपणे चिन्हांकित करतो आणि इंटरफेस करू शकतो आणि आपण बँड वाकलेले दाखवू शकतो जेणेकरून हे 2 जोडले जातील हे Ev आहे हे Ec आहे हे Ec हे Ev आहे तर तुमच्याकडे फर्मी लेव्हल्स अस्तर आहेत आणि एक बिल्ट इन पोटेन्शियल आहे एक बिल्ट इन पोटेन्शियल Vo जंक्शनवर तयार होते तर भाग बी आपल्याला इम्पुरिटीची कॉन्सन्ट्रेशन निश्चित करणे आवश्यक आहे आपण प्रत्यक्षात तसे केले तर हे मूलत भाग बी आहे फक्त फर्मी लेव्हलमधील बदल पाहून आपण इम्पुरिटीच्या कॉन्सन्ट्रेशनची गणना करू शकतो भाग सी आपल्याला बिल्ट इन पोटेन्शियलची गणना करायची आहे तर Vo काहीही नाही परंतु kTeln NANDni2 आहे आपण सर्व भरू शकतो आणि गणना करू शकतो हे 0 71 व्होल्ट येते इनर्जी बँड आकृती पाहून आपण बिल्ट इन पोटेन्शियल देखील मोजू शकतो तर या विशिष्ट प्रकरणात EFn आणि EFp मधील अंतर मूलत 0 तर हे अंतर डेल्टा 0 37 आहे जे 0 71 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे म्हणून जेव्हा जंक्शन तयार होते तेव्हा आपल्याला माहित असते की फर्मी लेव्हल्सची रेषा तयार करावी लागते तर आपण एकतर n बाजू पूर्णपणे 0 71 ने सरकत आहे किंवा p बाजू त्याच 0 71 ने वर सरकत आहे जेणेकरुन ते लाइन अप होतील असा विचार करू शकतो तर बिल्ट इन पोटेन्शियल किंवा बिल्ट इन व्होल्टेज काहीही नाही परंतु फर्मी लेव्हल पोझिशन्समधील फरक आहे तर हे 0 71 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे जर तुम्ही e ने भागले तर ते 0 71 व्होल्ट आहे तर फॉर्म्युला वापरण्याऐवजी तुम्ही फक्त इनर्जी बँड आकृती बघून बिल्ट इन पोटेन्शियलची गणना करू शकता तर आता समस्या 4 कडे जाऊ या तर समस्या 1 2 3 मध्ये आपण इक्विलिब्रियम मध्ये pn जंक्शन पाहिला ज्यामुळे एक्स्टर्नल पोटेन्शियल लागू होते आणि त्यातून कोणताही करंट वाहत नव्हता जंक्शन समस्या 4 मध्ये जी किंचित लांब समस्या आहे आपण एक pn जंक्शन पाहणार आहोत आणि हे मूलत बायस आहे आणि आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसमधील करंटसाठी काही मूल्यांची गणना करणार आहोत तर समस्या 4 तुमच्याकडे अब्रप्ट pn जंक्शन आहे जेव्हा आपण pn किंवा np असे म्हणतो तेव्हा प्लस अनिवार्यपणे सूचित करतो की हे खूप डोप केलेले आहे म्हणून जेव्हा कॅरियर्सपैकी एक किंवा pn जंक्शनची एक बाजू जास्त प्रमाणात डोप केलेली असते तेव्हा डिप्लीशन रिजन जवळजवळ संपूर्णपणे दुसऱ्या बाजूला असतो तर ते पाहण्याचा एक मार्ग म्हणजे या समीकरणाकडे परत जाणे तर NA Wp ND Wn म्हणून जेव्हा ND हा NA पेक्षा खूप मोठा असतो याचा अर्थ Wn हा Wp पेक्षा खूपच लहान आहे जेणेकरून डिप्लीशन रुंदी जवळजवळ पूर्णपणे p बाजूला असेल मी फक्त उलट लिहीन जेव्हा NA हा ND पेक्षा खूप मोठा असेल तेव्हा तुमच्याकडे Wp हा Wn पेक्षा खूपच लहान असेल आणि डिप्लीशन जवळजवळ संपूर्णपणे n बाजूला असेल तर आपल्याकडे एक अब्रप्ट pn जंक्शन आहे क्रॉस सेक्शनल एरिया A हा 1 mm2 आहे आपण p बाजूला असलेल्या तर एक्सेप्टर कॉन्सन्ट्रेशन NA हे 5 x 1018 cm 3 आहे आणि डोनर महत्त्वाचा आहे हे बोरॉन आहे तेथे डोनर कॉन्सन्ट्रेशन ND हे 1016 cm 3 आहे आणि हे आर्सेनिक आहे या समस्येत NA हा ND पेक्षा खूप मोठा आहे तर हे pn वाचले पाहिजे p आणि नाही ही माझी चूक आहे कारण NA हा ND पेक्षा खूप मोठा आहे तर आपल्याकडे 5 x 1018 बोरॉन आणि 1016 आर्सेनिक n बाजूला संपूर्ण n क्षेत्रा अटोम आहेत तर हे तुमचे मायनॉरिटी कॅरियर्स आहेत हे 417 नॅनोसेकंद इतके आहे त्याचप्रमाणे p क्षेत्रातील इलेक्ट्रॉनचा जीवनकाळ फक्त 5 नॅनोसेकंद आहे आणि हा फरक डोपेंट्सच्या कॉन्सन्ट्रेशनमधील फरकामुळे आहे थर्मल जनरेशन लाइफ टाईम देखील दिला आहे तर τg हे 1 मायक्रो सेकंद आहे या समस्येसाठी काही इतर मूल्ये देखील दिली आहेत μe इलेक्ट्रॉनची मोबेलिटी आहे तर 120 cm2 V 1 s 1 μh हे 440 cm2 V 1 s 1 आणि Eg हे 1 p आणि n क्षेत्रांची लांबी देखील दिली आहे तर तुमच्याकडे 5 मायक्रो मीटर असलेला p क्षेत्र आहे आणि या 100 मायक्रो मीटरसह n क्षेत्र आहे सिलिकॉन pn जंक्शन बद्दल दिलेला डेटाचा हा संपूर्ण संच आहे म्हणून प्रथम आपल्याला मायनॉरिटी डिफ्युजन लांबीची गणना करणे आवश्यक आहे आणि हे कोणत्या प्रकारचे डायोड आहे हे निर्धारित करणे आवश्यक आहे म्हणून आपल्याला मायनॉरिटी डिफ्युजन लांबीची गणना करायची आहे तर इक्विलिब्रियम अंतर्गत pn जंक्शनच्या बाबतीत आपल्याकडे डायनॅमिक इक्विलिब्रियम आहे ज्यामुळे इलेक्ट्रॉन आणि होल्स जंक्शन ओलांडून फिरत असतात आणि सतत नष्ट होतात जेव्हा आपण फॉरवर्ड बायस लावतो तेव्हा p बाजूला पॉझिटिव्हशी जोडलेले असते n बाजूला निगेटिव्हशी जोडलेली असते फर्मी लेव्हल्स यापुढे रांगेत राहत नाहीत परंतु मूलत स्थलांतरित होतात आणि जेव्हा हे घडते तेव्हा बॅरियर खाली येतो तर Vo ही बिल्ट इन पोटेन्शियल आहे किंवा इक्विलिब्रियम दरम्यान बॅरियर आहे जेव्हा तुम्ही एक्स्टर्नल पोटेन्शियल लागू करता तेव्हा बॅरियर Vo Vexternal असतो जेव्हा बॅरियर खाली जातो तो मुळात मायनॉरिटी कॅरियर्स जंक्शन ओलांडून फिरत असतात तर आपल्याकडे n बाजूचे इलेक्ट्रॉन्स p बाजूला जात आहेत जिथे ते मायनॉरिटी कॅरियर्स आहेत आपल्याकडे p बाजूपासून n बाजूकडे जाणारी होल्स आहेत आणि तेथे ते मायनॉरिटी कॅरियर्स आहेत तर हे मायनॉरिटी कॅरियर्स डिफ्युजन आहे ज्यामुळे मूलत pn जंक्शनमध्ये करंट वाहतो म्हणून आपल्याला डिफ्युजन गुणांक जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या डिफ्युजन लांबी जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम गणना करायची आहे तर De जो इलेक्ट्रॉनचा डिफ्युजन गुणांक आहे तो काहीही नसून kTee आहे तर ते मोबेलिटीवर अवलंबून असते आणि Dh हे kThh आहे तर e दिले आहेत h दिले आहेत बाकी सर्व काही स्थिर आहे तर आपण ते येथे भरू शकतो म्हणजे De हे 3 10 cm2 s 1 आहे Dh हे 11 39 cm2 s 1 आहे तर Dh हा De पेक्षा जास्त आहे कारण h हा e पेक्षा जास्त आहे आणि याचे कारण असे आहे की होल्स n बाजूला पसरत आहेत आणि n बाजूची कॉन्सन्ट्रेशन p बाजूपेक्षा दोन क्रमाने कमी आहे तर तुमच्या डोपंट्सची कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळे डिफ्युजन गुणांक डिफ्युजन गुणांकापेक्षा जास्त आहेत आपण लांबीची गणना करू शकतो तर l हे Dτ आहे तर Le हे De τe आहे Lh हे Dh आणि τh आहे तर पुन्हा एकदा De आणि Dh ची गणना केली आहे τe आणि τh दिले आहेत तर आपण संख्या बदलू शकतो तर Le 1 2 मायक्रो मीटर आहे मी असे गणित करत नाही तुमचे सर्व युनिट्स सेंटीमीटरमध्ये आहेत तर तुमचे उत्तर देखील सेंटीमीटरमध्ये असेल तुम्ही त्यांना फक्त मायक्रो मीटरमध्ये रूपांतरित करू शकता 2 आहे आणि Lh मोठा आहे तो 21 8 मायक्रो मीटर आहे जर तुम्ही p वरील डायोड्सची लांबी आणि n बाजू वर n बाजू पाहिली तर डायोडची लांबी p बाजूला 100 आहे डायोडची लांबी 5 मायक्रो मीटर आहे तर Le हे 5 मायक्रो मीटरपेक्षा लहान आहे जी p बाजूची लांबी आहे Lh हे 100 मायक्रो मीटरपेक्षा लहान आहे जी n बाजूची लांबी आहे जेणेकरून हा मूलत एक लांब डायोड आहे तर एक लांब डायोड 1 आहे ज्यामध्ये डिफ्युजन लांबी p आणि n क्षेत्राच्या भौतिक लांबीपेक्षा लहान आहे तर हा भाग a आहे आता भाग बी वर जाऊया भाग b मध्ये आपल्याला संपूर्ण जंक्शनमधील बिल्ट इन पोटेन्शियलची गणना करायची आहे जंक्शन इक्विलिब्रियम असताना ही पोटेन्शियल असते तर फक्त kTeln NANDni2 असेल तर आपल्याकडे सर्व संख्या आहेत आपल्याला भरायचे आहेत ते 0 877 व्होल्ट्स इतके मिळते त्यामुळे ही विशिष्ट समस्या तुम्हाला डिप्लीशन रुंदीची गणना करण्यास सांगत नाही परंतु तुम्ही पुढे जाऊन गणना करू शकता आणि तुम्हाला आढळेल की डिप्लीशन रुंदी जवळजवळ संपूर्णपणे n बाजूला आहे आणि p बाजूला डिप्लीशन रुंदी खूप कमी आहे भाग c डायोडवर 0 6 व्होल्ट्सचा फॉरवर्ड बायस्ड असतो तेव्हा करंट काय असतो तर आता तुमच्याकडे डायोड फॉरवर्ड बायस्ड करण्यासाठी एक्स्टर्नल पोटेन्शियल V हे 0 म्हणून जेव्हा आपण एक्स्टर्नल पोटेन्शियल लागू करतो तेव्हा बॅरियरची उंची कमी होते तर जंक्शनवर पसरलेल्या मायनॉरिटी कॅरियर्समुळे करंटमध्ये वाढ होत आहे या विशिष्ट प्रकरणात करंट डेन्सिटी स्थिर JsoexpeVkT 1 ने दिली जाते सहसा घातांकीय संज्ञा 1 पेक्षा जास्त असते जेणेकरून हे JsoexpeVkT परत येऊ शकते Jso तुमचा रिव्हर्स सॅचुरेशन करंट आहे आणि हे ni2eDhLhNDDeLeNAने दिले जाते तर आपण कोर्स नोट्स दरम्यान याचे डेरिवेशन पाहिले परंतु हा तुमचा रिव्हर्स सॅचुरेशन करंट आहे आणि येथे प्लगसह काहीतरी आहे जर तुम्हाला शॉटकी जंक्शन्सची असाइनमेंट आठवत असेल तर आपल्याकडे मेटल सेमीकंडक्टर जंक्शन्सची अशीच एक्सप्रेशन होती त्याशिवाय स्थिर बाहेरील समोरचे वेगळे मूल्य थर्मिओनिक उत्सर्जनावर अवलंबून असते परंतु आता येथे एक pn जंक्शन आहे तर येथे स्थिरांक हा तुमचा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे या विशिष्ट समस्येमध्ये NA पेक्षा ND खूप वरचा आहे आणि ते भाजकात असल्यामुळे ही संज्ञा इतर पदांवर अनिवार्यपणे वर्चस्व गाजवेल तर ही रिव्हर्स सॅच्युरेशन करंट डेन्सिटी आहे करंटची गणना करण्यासाठी आपल्याला फक्त क्षेत्रफळाने गुणाकार करणे आवश्यक आहे तर सर्व संख्या येथे आहेत आपण Dh आणि Lh मोजलेले आहेत भाग a मध्ये NA आणि ND माहित आहेत ni देखील माहित आहेत म्हणजे Jso च्या ऐवजी मी थेट Iso लिहीन जे Jso पट हे क्षेत्रफळ आहे 36 x 10 14A आहे तर रिव्हर्स सॅचुरेशन करंट मूलत एक लहान मूल्य आहे एकदा तुम्हाला कळले की Iso किंवा Jso फॉरवर्ड बायस दरम्यान करंट मोजू शकतो तर मी काहीही नाही पण J वेळा जे J आहे त्यामुळे A expeVkT V 0 तर करंट 0 96 x 10 3 A किंवा 0 96 मिली अँपिअर आहे तर फॉरवर्ड बायस्ड मधील करंट 0 96 मिली अँपिअर आहे म्हणजे ते रिव्हर्स सॅच्युरेशन करंटपेक्षा जवळजवळ 1011 ऑर्डर किंवा मॅग्निट्यूडचे 1010 ऑर्डर जास्त आहे म्हणूनच आपण मूलत pn जंक्शनला रेक्टिफायर म्हणतो कारण ते फॉरवर्ड बायस दरम्यान खूप चांगले चालते आणि रिव्हर्स बायस्ड करंट खूपच लहान असतो तर आता भाग डी वर जाऊया भाग डी मध्ये आपण 100 अंशांवर फॉरवर्ड करंटचा अंदाज लावू इच्छितो त्यामुळे आता तापमानात वाढ झाली आहे तुम्ही हे केल्विनमध्ये लिहू शकता म्हणजे 373 केल्विन व्होल्टेज समान आहे तर V हे 0 6 व्होल्ट आहे प्रश्न असेही म्हणतो की ni चे तापमान अवलंबवत्व इतर सर्व गोष्टींवर वर्चस्व गाजवते तर डिफ्युजन लांबीवर डिफ्युजन गुणांक मोबेलिटी देखील फक्त ni विचारात घेतल्यास तर आपण पाहू शकतो की करंट किंवा आपण हे लिहून ठेवल्यास J म्हणजे Jso expeVkT तर J चे 373 केल्विन 273 किंवा 293 केल्विनचे गुणोत्तर हे 373 असावे तर 373 293 केल्विन किंवा 297 केल्विन जे खोलीचे तापमान आहे मी फक्त हे बरोबर काढतो हे 297 आहे Jso किंवा Jso 373 केल्विन भागिले Jso 297 केल्विन शिवाय काहीही नाही तर पोटेन्शियल समान आहे तर करंटचे गुणोत्तर किंवा करंट डेन्सिटीचे गुणोत्तर काहीही नसून रिव्हर्स सॅच्युरेशन करंट चे गुणोत्तर हे ni2 च्या थेट प्रमाणात आहे ni2 373 केल्विन भागिले ni2 297 केल्विन ni2 काहीही नाही किंवा ni NcNvexp Eg2kT आहे तर या समस्येसाठी आपण Nc आणि Nv तापमानापासून स्वतंत्र आहे असे घेत आहोत तर ni फक्त घातांकीय पदाद्वारे दिले जाते तर जर तुम्ही हे केले तर गुणोत्तर अंदाजे 100 असेल तर रिव्हर्स सॅच्युरेशन करंट 100 ने वाढेल जेव्हा आपण खोलीच्या तापमाना वरून 100°C वर जातो तर Iso 100 ची नवीन व्हॅल्यूज 100 स्क्वेअर Iso ची नवीन किंमत 373 केल्विन असेल फक्त अंतिम उत्तर 8 36 x 10 10 आणि 373 केल्विन वर करंट I हा 0 10 एम्प्स लिहा त्यामुळे करंट मूलत 4 ऑर्डरच्या परिमाणाने वाढतो भाग ई मध्ये जेव्हा तुमच्याकडे 5 व्होल्टचा व्होल्टेज असेल तेव्हा आपल्याला रिव्हर्स करंटची गणना करायची आहे तर आपल्याला रिव्हर्स करंट जाणून घ्यायचा आहे जेव्हा Vr हा 5 व्होल्ट असतो रिव्हर्स करंटची गणना करण्यासाठी तुम्ही रिव्हर्स बायस लागू करता तेव्हा आपल्याला प्रथम नवीन रुंदीची गणना करणे आवश्यक आहे तर रुंदी W ही 2εoεr Vo Vr आहे आणि आपण म्हटले की डिप्लीशन रिजन जवळजवळ संपूर्णपणे n बाजूला आहे तर माझ्याकडे फक्त e ND पूर्ण ते अर्धा आहे तर हा फॉर्म्युला असा आहे की ज्याचा वापर आपण पूर्वी डिप्लीशन रिजनच्या रुंदीची गणना करण्यासाठी केला होता जेव्हा तुमच्याकडे इक्विलिब्रियम अंतर्गत pn जंक्शन असते तेव्हा तुम्ही फक्त रिव्हर्स बायस्ड व्होल्टेज जोडण्यासाठी ते सुधारित केले आणि आपण NA चे योगदान देखील काढून टाकले कारण ND हा NA पेक्षा खूपच लहान आहे तर आपण संख्या जोडू शकतो नवीन डिप्लीशन रुंदी 0 88 मायक्रो मीटर आहे आणि यापैकी बहुतेक n बाजूमध्ये आहेत जेव्हा तुमच्याकडे रिव्हर्स बायस्ड असते तेव्हा तुमच्याकडे कॅरियर्सची थर्मल जनरेशन या डिप्लीशन रिजनमध्ये असते आणि कॅरियर्सची ही थर्मल जनरेशन तुमच्या रिव्हर्स करंटसाठी जबाबदार असते तर I gen जे कॅरियर्सच्या थर्मल जनरेशनमुळे करंट आहे ते क्रॉस सेक्शनल एरिया गुणिले डिप्लीशन रिजन रुंदी गुणिले nig आहे जेथे कॅरियर्सचा थर्मल लाइफटाइम आहे त्या मूल्यामध्ये देखील दिलेला आहे म्हणून येथे सर्व काही ज्ञात आहे आपण संख्या बदलू शकतो आणि I gen हा 1 41 x 10 9 A इतका येतो ही संख्या पुन्हा तुमच्या फॉरवर्ड बायस्ड करंटपेक्षा खूपच लहान आहे जी मिली एम्प्सच्या प्रमाणे आहे त्यामुळे पुन्हा एकदा जरी तुम्ही कॅरियर्सची थर्मल जनरेशन विचारात घेतली तरीही आपल्याकडे pn जंक्शनमध्ये एक दुरुस्त करणारी क्रिया आवश्यक आहे तर आता शेवटचा प्रश्न पाहू तर समस्या 5 तुमच्याकडे जर्मेनियम pn जंक्शन डायोड आहे तर जर्मेनियम pn ही मूल्ये दिली आहेत तर NA हे 1018cm 3 आहे ND हे 1016 आहे तर Dh मी या बाजूला लिहीन तर Dh हा 49 cm2 s 1 आहे De कारण आपण मायनॉरिटी कॅरियर्सकडे पाहत आहोत ते 100 cm2 s 1 आहेत τe τh जे क्रॉस सेक्शनल एरिया 10 4cm 2 मध्ये 5 मायक्रोसेकंद इतके आहे तर आपल्याला डायोड करंटची गणना करायची आहे जेव्हा आपल्याकडे फॉरवर्ड बायस V 0 2 व्होल्ट ni 2 4 x 1013 cm 3 असते हे मागील प्रश्नासारखेच आहे म्हणून J म्हणजे Jso expeVkT आणि Jso म्हणजे n ni2eDhLhNDDeLeNA आहे तर सर्व क्रमांक दिले आहेत तर Jso तुम्ही थेट भरू शकता आणि अंतिम उत्तर लिहू शकता परंतु तुम्ही थेट भरू शकता Jso हे 2 94 x 10 5 A cm 2 आहे तर करंट Iso म्हणजे 2 9 A आहे एकदा तुम्हाला Iso माहित झाले तर आपण येथे बदलू शकतो आणि आपण करंट मिळवू शकतो I दुसरे काही नसून 6 687 x 10 6 आहे तर या विशिष्ट प्रकरणात करंट आणि Iso मधील फरक सिलिकॉनच्या बाबतीत इतका जास्त नाही एक विशिष्ट कारण म्हणजे तुमचे लागू केलेले व्होल्टेज खूपच लहान आहे ते फक्त 0 2 व्होल्ट आहे आणि दुसरा फरक असा आहे की सामग्री जर्मेनियम आहे ज्यामुळे बँड अंतर लहान आहे बिल्ट इन पोटेन्शियल देखील लहान आहे त्याच वेळी ni मोठा आहे म्हणजे Jso देखील मोठा आहे तर हे काही घटक आहेत जे तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत आणि pn जंक्शन करणारी सामग्री निवडणे आवश्यक आहे